आत्ताच्या युगात आयओटी समजून घेणे म्हणजे म्हणजे प्रथमता त्याची व्याख्या माहिती करून घेणे परंतु आतापर्यंत आयओटी ची उत्तम व्याख्या म्हणजे माहिती गोळा करणे आवश्यकतेनुसार फेरबदल आणि वापरण्यासाठी उपलब्ध करणे आयओटी चे उत्तम व्याख्या म्हणजे पायाभूत सुविधा जागतिक स्तरांवर इन्फॉर्मेशन सोसायटीचा प्रगत भौतिक आणि आभासी अस्तित्वात असलेल्या माहिती आणि संपर्क सुविधा जोडण्यासाठी होत आहे आता आपण बघुया की भौतिक वस्तू आणि आभासी वस्तू म्हणजे काय आभासी म्हणजे ज्याला स्पर्श करता येणार नाही आणि जे दिसत नाही उदाहरणार्थ पेपर किंवा कागदाचा तुकडा जो आपण पाहू शकतो पण ई पेपर किंवा ई बुक हे आभासी आहे तर ई बुक ही आभासी वस्तू आहे तर असे म्हणता येईल की आभासी आणि भौतिक वस्तू यांना जोडणारी तंत्रज्ञान जे अस्तित्वात असलेल्या आणि विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानावर आधारित आहे ते म्हणजे आयओटी हे एक विकसित होणारे आणि माहिती संचार तंत्रज्ञान आहे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आता आयओटी व्याख्याबद्दल बोलायचे झाले तर आपल्या सभोवतालच्या दिसणाऱ्या सगळ्या भौतिक वस्तू उदाहरणार्थ खुर्ची ही सुद्धा भौतिक वस्तू आहे आपण संगणकाशी बोलू शकतो परंतु दोन भौतिक वस्तूंमध्ये संवाद कसा साधावा यामध्ये गमतीशीर भाग म्हणजे मी जे आता सांगितले वास्तविकता मी असे सांगितले की खुर्ची आणि संगणक या दोन्ही वेगवेगळ्या वस्तू आहेत यातील कोणत्या तरी एका वस्तूने दुसऱ्या वस्तू शी संवाद साधणे गरजेचे आहे जर एखादी व्यक्ती त्या खुर्चीवर बसल्यावर संगणक चालू होतो त्यावेळी हा संवाद साधला जाऊ शकतो कोणत्याही व्यक्तीच्या हस्तक्षेपाशिवाय दोन वस्तू जेव्हा एकमेकांशी बोलू शकतात ते म्हणजेच इंटरनेट ऑफ थिंग्स दोन भौतिक वस्तू एकमेकांशी मानवी हस्तक्षेपाशिवाय संवाद साधू शकतात तर त्यातून खूप प्रगती होऊ शकते म्हणजेच विजेची बचत पावर सेविंग उदाहरणार्थ जर एखाद्या सिस्टीम मध्ये सेन्सर वापरून ती सिस्टीम वापरली म्हणजेच एखादी व्यक्ती संगणकाच्या समोर खुर्चीवर बसली असेल तर सेंसर त्या व्यक्तीला सेन्स करून त्याचा सिग्नल संगणकाला देईल सिग्नल मिळाल्यामुळे संगणक चालू होईल बाकीच्या वेळी संगणक बंद असल्यामुळे पावर सेविंग म्हणजेच विजेची बचत होऊ शकते आणि अशाप्रकारे आपण दोन वस्तूंना एकमेकांशी बोलायला लावू शकतो आणि माहितीची देवाण घेवाण होऊ शकते हे सगळं मानव जातीच्या प्रगतीसाठी उपयोगी होऊ शकते आईटीयू ने आतापर्यंत मांडलेली ही सर्वात चांगली व्याख्या आहे प्रत्यक्षात आपण आभासी वस्तू जोडण्याकरिता प्रयत्न करू शकतो म्हणजेच एखादा माणूस खुर्चीवर बसल्यानंतर संगणक चालू होतो आणि ई बुक उघडते यामध्ये प्रत्यक्षात असे होते की संगणक प्रत्यक्षात अस्तित्वात आहे आणि ई बुक ज्याला प्रत्यक्ष अस्तित्व नाही म्हणजेच आभासी आहे त्याला हाताळू शकतो बरोबर म्हणजेच अस्तित्व नसताना केव्हा मृतावस्थेत हाताळू शकतो तर आता आयटीउ च्या व्याख्येनुसार हे विविध पैलू आहेत यापुढील भागात आपण प्रात्यक्षिकपणे ही सर्व माहिती व्यवस्थित पद्धतीने एकत्र करणे आणि आता पण प्रत्यक्षात आयोटि सिस्टिम तयार करून महत्त्वाच्या गरजा गरजा कशा पूर्ण होतील याचा अभ्यास करूया तत्पूर्वी मी तुम्हाला एक आकृती दाखवतो वरील आकृतीत आयओटी उदाहरण बघू शकता इथे एकापेक्षा जास्त उपकरणे एकतर ती बॅटरीवर चालणारी किंवा ऊर्जा वापरणारी आहेत ही सगळी आयओटी उपकरणे ही सेंसर वापरून बनवलेली असतात जी काही विशिष्ट प्रकारची माहिती वातावरणातून सेन्स करतात मूलतः सेन्सिंग हे ऍनालॉग प्रकृतीचे असते माहिती प्रक्रिया करून आणि डिजिटल माहिती आयओटी उपकरणांना पुरवली जाते गरजेनुसार ऍनालॉग माहिती प्रक्रिया करून डिजिटल माहिती उपकरणांना उपलब्ध करून दिली जाते ही सगळी उपकरणे माहिती गेटवे उपकरणाकडे पाठवली जातात आणि आता आपण आयओटी उपकरणे आणि गेटवे उपकरणे यातला फरक बघूया या चित्रावरून तुम्ही कल्पना करू शकता की हे एक छोटे आयओटी उपकरण आहे त्यामध्ये पीसीबी वर काही कनेक्शन दिसत आहे आणि कंनेक्टरस आहेत तसेच साठवण क्षमता स्टोरेज आहे आणि त्याची साईज साधारणपणे 2 5 सेंटीमीटर आहे आणि लांबी 5 सेंटीमीटर आणि रुंदी 2 किंवा 2 5 सेंटीमीटर आहे आयओटी उपकरणाची जास्तीत जास्त आकारमान तुम्ही पाहू शकता त्याचप्रमाणे गेटवे उपकरण व्यवस्थित प्रमाणात ठेवले जाते आता मी गेटवे काढून टाकतो आणि तुम्ही हे व्यवस्थितपणे पाहू शकता हे गेटवे उपकरण मोठ्या आकारमानाचे आहे तर आता आकारमान कसे ठरवायचे आकारमान कसे ठरवावे तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांना आय ओ टी उपकरणाच्या शेल्फ बोर्ड बद्दल माहित आहे ज्यामध्ये आहे रासबेरी पाय हे गेटवे चे उत्तम उदाहरण आहे बीगल बोर्ड इंटेल एडिसन चे एडिसन इंटेल चे गॅलेलियो बोर्ड ही काही उदाहरणे आहेत आपल्याकडे काही बोर्ड आहे आहेत त्यापैकी एक म्हणजे आरडीनो बोर्ड आरडीनो एम्बेडिंग आर्म कॉर्टेक्स 100MHz प्रोसेसर केले आहे यालाच एम्बेड बोर्ड असे म्हणतात यामध्ये इंटेल एडिसन बोर्ड इंटेल गॅलेलियो बोर्ड टीझा बोर्ड बीगल बोर्ड बीगल बोन रासबेरी पाय यांचा समावेश होतो यापैकी ज्याचे आकारमान जास्त त्याचा वापर गेटवे उपकरण म्हणून केला जातो आणि त्याने काय चालवले पाहिजे त्याने एम्बेड्डेड OS म्हणजेच ओपन सोर्स उबंतू म्हणजेच यावर उबंतू सारखी एम्बेड्डेड ऑपरेटिंग सिस्टिम चालवता येते सामान्यता उबंतू हे लीनक्स डिस्ट्रीब्यूशन आहे ज्याला जोडणीसाठी आवश्यक असे पॅकेजेस लागतात तर नमुन्यादाखल आयओटी उपकरणे गेटवे उपकरणांना सतत माहिती पुरवतात ती कशासाठी हे समजून घेण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे ब्लॉग्स जाणून घेणे गरजेचे आहे हा एक महत्वाचा घटक आहे हे आता समजून घ्यायचा प्रयत्न करू करूया यातील 1 ते N आयओटी उपकरणे गेटवे जोडलेली आहेत माहिती ही या दिशेने गेटवे कडे जात आहे आणि त्या पण इथे आपण नवीन व्याख्या मांडणार आहोत आपण या गेटवे ना काय म्हणू या टीआय बोर्ड बीगल बोर्ड बीगल बोन किंवा रासबेरी पाय किंवा इंटर इंटेल एडिसन गॅलेलियो यापैकी एक पण आकारमानाने थोडे मोठे म्हणजेच आईपी राउटर आणि अशा उपकरणांना EDGED येज उपकरणे म्हणतात गेटवे उपकरणे हे येज EDGE उपकरणाची अंतर्गत जोडलेली असतात म्हणजेच याचा अर्थ ती साधारण गेटवे पेक्षा आकारमानाने मोठी असते फक्त आकारमानानेच नाही तर जास्त माहिती प्रक्रिया करू शकतात त्याचप्रमाणे काही अद्यावत पद्धतीने माहितीची हाताळणी केली जाते येथे हे स्पष्ट आहे की आपल्याकडे दोन पर्याय आहेत एकतर आपण गेटवे उपकरण थेट इंटरनेटशि जोडू शकतो किंवा दुसऱ्या पद्धतीने थेट इंटरनेट जोडणी करता येईल दोन्हीपैकी कोणत्याही पद्धतीने जोडणी करता येईल इथे मी एक आकृती परत काढतो की ज्यामध्ये वेगवेगळ्या जोडण्या दाखवता येतील फारसे बारकावे अर्थ न हाताळता आपण बघतो की इंटरनेट जोडणी गरजेचे आहे तर मग आपल्याला येज EDGED आणि गेटवे उपकरणाची आवश्यकता काय यावर आपण नंतर बोलु आत्ता सध्या आपण असे मानू या की एकतर उपकरणाने किंवा थेट इंटरनेट जोडणी करता येते आता यापुढे यावर थोडा अजून विचार बघू की का हे दोनच पर्याय प्रत्यक्षात अस्तित्वात आहेत या आकृतीकडे बघा येथे प्रचंड माहिती प्राप्त झालेली आहे असे मानूया की ऍनालॉग सेन्सर कडून 16 बीट्स माहिती प्रत्येक सेकंदाला मिळत आहे हे आणि असे N IOT उपकरणे आहेत म्हणजेच 16 बीट्स प्रति सेकंड गुणुले N कल्पना करा की 1 मिनिटात 1 तास 1 दिवसात किती माहिती गोळा होईल आणि ही सगळी माहिती एकतर गेटवे उपकरणातून किंवा पर्यायी मार्गातून पुढे जाईल गेटवे वापरणे हा साधा उपाय आहे कारण IOT उपकरणे इंटरनेट प्रोटोकॉल वापरत नाही जे टीसीपी आयपी मध्ये गरजेचे आहे किंबहुना प्रोटोकॉल संवाद साधण्यासाठी एम्बेड्डेड कोड वापरतात जर मला हा डेटा ही माहिती इंटरनेटवर पाठवायची असेल तर ही माहिती पाठवण्यासाठी आयपी प्रोटोकॉल गरजेचा आहे म्हणूनच आयओटी उपकरणे साठवण क्षमता प्रोसेसिंग मर्यादेमुळे किंवा या दोन्हीपैकी एका गोष्टीमुळे प्रमाणित प्रोटोकॉलशी संवाद साधणे कठीण होते याकरता साधा गेटवे ट्रान्सलेशन प्रोटोकॉल वापरला जातो ट्रान्सलेशन आयओटी उपकरणां कडून माहिती घेऊन प्रोटोकॉलला देणे त्यामुळे इंटरनेटवर माहिती पाठवता येते हे एक अत्यंत महत्वाचे काम गेटवे करतो आहे समजा आपल्याला गेटवेला थोडा अजून स्मार्टर हुशार करायचे आहे किंवा असं समजू या की गेटवेला बुद्ध्यांक द्यायचा आहे ज्यामुळे कळेल की कोणती माहिती सेन्स केली जात आहे समजा माहिती ही एका ठराविक क्षेत्रातली आहे इथे आपण शेतीक्षेत्राविषयी माहिती घेत आहोत जसे की तापमान सभोवतालचे तापमान दाब मातीची आद्रता आणि कोणत्या प्रकारची माहिती मिळविली जात आहे या माहितीच्या आधारे एवरेज सरासरी कमाल आणि किमान मूल्यांकन करून माहिती इंटरनेटवर पाठवली जात आहे बऱ्याचदा तुम्ही माहितीचे किचकट विश्लेषण आणि प्रक्रिया करता म्हणून गेटवे इंटरनेटला माहिती पुरवण्याचा चांगला पर्याय नाही त्याऐवजी तुम्ही गेटवेला माहिती गोळा करून EDGE येज उपकरणांना दिली जाऊ शकते EDGE येज प्रक्रियेमुळे दुसरी प्रत दुसरी प्रत काढून टाकणे किंवा यापेक्षा गुंतागुंतीची प्रक्रिया किंवा यापलीकडे जाऊन साध सरळ काम बरोबर आता तुम्ही या प्रतिकृती कडे आला आहात आता काहीवेळा माहिती थेट इंटरनेटला दिली जाते तर काहीवेळा जास्त क्षमता असलेल्या एज उपकरणांकडून पाठवली जाते याचा अर्थ IOT आयओटीचा पहिला घटक म्हणजे मांडणी आर्किटेक्चर निश्चित झाली आहे मूलतः आपण EDGE उपकरणे विषयी बोलत आहोत दुसरा म्हणजे आहे जे किचकट आहे ते पहिल्यांदा घ्या म्हणजे EDGE उपकरणे एकदा का EDGE येज उपकरणे माहिती पाठवून तसेच प्रक्रिया करून इतर उपकरणांकडून स्पष्ट करून सारांश घेऊन आणि माहिती पाठवणे लक्षात ठेवा येथे खूप साधी गोष्ट केलेली आहे जर EDGE येज उपकरणे वापरले तर यापेक्षा जास्त करता येईल आयओटी स्थापत्यात माहिती साठवणे आणि पुढची माहिती प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे माहिती साठवणे एक तर लोकली किंवा क्लाऊडवर तर हा आर्किटेक्चर चा दुसरा घटक आहे तिसरा घटक म्हणजेच माहिती पाठवणे साठवणे माहितीवर प्रक्रिया करणे हा पुढचा महत्वाचा घटक आहे माहिती विश्लेषण तर विश्लेषण केलेल्या माहितीचा वापर करता आला नाही किंवा दिसत नसेल तर त्याचा उपयोग नाही तर हा तिसरा घटक आहे या आराखड्याचा चौथ्या घटकावरून पूर्ण कल्पना येते की आयओटी म्हणजे तुम्ही 1 2 3 आणि 4 याविषयी बोलत असतात जेव्हा आपण आयओटी विषयी बोलतो तेव्हा त्यामध्ये खूप विविधता असते वेगवेगळ्या पद्धतीने मांडणीचा अभ्यास करू शकतो जेव्हापण साठवण क्षमतेबद्दल बोलतो तेव्हा फक्त क्लाऊड स्टोरेजचा विचार करून चालणार नाही तर LAN लोकल स्टोरेज अभ्यासणे गरजेचे आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये विश्लेषण करायचे असेल तर पाठवलेली माहिती सेन्स करून माहिती विश्लेषण इंजिन वापरून प्रक्रिया केली जाते हे खूप महत्त्वाचे आहे माहिती पडताळण्यासाठी तर आता लक्षात घ्या की तुमच्याकडे 1 2 3 आणि 4 उपकरणे 4 वेगळे ब्लॉग्स आहे जे आयओटीचि संरचना समजावतात नक्कीच आपली चर्चा अशीच पुढे जाऊन आपण आयटी उपकरणे कसे तयार करायचे माहिती गेटवे उपकरणांना कशी द्यायची आणि सेन्सर कडून माहिती गोळा करून गेटवे उपकरणांना पाठवायचे आता आपण बघूया आयओटी उपकरणांमध्ये प्रत्यक्षात काय असते आभारी आहे